आता आपल्याकडे MOS ट्रान्झिस्टर वापरणाऱ्या एम्प्लीफायर चे काही प्रकार आहेत जे ऑपरेटिंग पॉईंट योग्य प्रकारे आपल्याला हवे तसे सेट करतात आणि सिग्नल सोर्स गेट आणि सोर्स शी जोडलेला असताना आणि ड्रेन आणि सोर्स च्या अक्रॉस लोड रेजिस्टन्स जोडलेले असताना देखील योग्य स्मॉल सिग्नल इन्क्रिमेन्टल इक्विवलन्ट सर्किट सेट करतात आपण जे सर्किट बघितले आहे त्यामध्ये सिग्नल सोर्स हा येथे गेट व सोर्स दरम्यान ऑपरेटिंग पॉईंट व्होल्टेज सेट अप करण्यासाठी सोर्स बरोबर सिरीज मध्ये जोडलेला आहे आपल्या उदाहरणात ते 3 व्होल्ट होते आणि हे MOS ट्रान्झिस्टर च्या गेट आणि सोर्स च्या अक्रॉस आहे आणि ड्रेन साईड ला ड्रेन हा लोड रेजिस्टन्स शी सीरिजमध्ये जोडलेला आहे आणि आपल्याकडे बायस व्होल्टेज असणे आवश्यक आहे जे VDS0आणि ऑपरेटिंग पॉईंट करंट गुणिले RLयांची बेरीज आहे यामुळे MOS ट्रान्झिस्टरच्या ड्रेन आणि सोर्स च्या दरम्यानVDS0 चा ऑपरेटिंग पॉईंट आणि RLच्या अक्रॉस dc व्होल्टेज ड्रॉप ID0 RL सेट केला जाईल आणि आपल्या उदाहरणात VGS0 3 व्होल्ट होते आणि VDS0 3 व्होल्ट होते ज्याने 200 मायक्रो एम्पीयर चा ऑपरेटिंग पॉईंट करंटIDS0दिला तर त्यामुळे आपल्याला ऑपरेटिंग पॉईंट बद्दल माहिती आहे आणि प्रत्यक्षात आपण या ऑपरेटिंग पॉईंट पासून 200 मायक्रो सीमेन्सचा gm मिळवला आहे ज्यामुळे आपल्याला गेन हा 20 असा मिळाला होता यासाठी ड्रेन साईडला 23 व्होल्ट चा व्होल्टेज सोर्स असणे आवश्यक आहे आता आपल्याला माहित आहे की याच्या ऑपरेटिंग पॉईंट आकृतीमध्ये आपणVS0हा झिरो सेट करतो इथे आपल्याकडे हा 3 व्होल्ट आहे RS हा 100 किलो ओहम तसेच इथे 23 व्होल्ट असेल आणि 100 किलो ओहम चा RLआहे नुकतेच जरी मी तुम्हाला सर्किट दिले असले तरीही हे या सर्किट शी संबंधित आहे हे तुम्हाला माहित नव्हते तुम्ही ऑपरेटिंग पॉईंटचे मूल्यांकन करू शकता आणि येथे ऑपरेटिंग पॉईंट करंट 200 मायक्रो एम्पीयर असल्याचे बघू शकता खर म्हणजे हे करून पहाण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहित करेन तुम्ही पहिल्यांदाच पहात असलेल्या या नवीन सर्किटचाच फक्त विचार करा आणि ऑपरेटिंग पॉईंट चे मूल्यांकन करा तर MOS ट्रान्झिस्टरंबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा की ते ट्रायओड रिजन मध्ये किंवा सॅच्युरेशन रिजन मध्ये असू शकते किंवा कट ऑफ असू शकते म्हणून तुम्हाला या सर्वांचा विचार करावा लागेल नक्कीच हे काही नवीन नाही डायोड्सच्या बाबतीतही डायोड ऑन किंवा ऑफ असू शकते म्हणून जेव्हा डायोड्स असलेल्या सर्किटच्या ऑपरेटिंग पॉईंटचे विश्लेषण करीत असता तेव्हा तुम्ही असे गृहित धरू शकता की प्रत्येक डायोड एक तर सॅच्युरेशन रिजन मध्ये असेल किंवा लिनियर असेल आणि योग्य प्रकारे कॅल्क्युलेशन करा आणि यापैकी कन्सिस्टन्ट कोणता ते पहा इथे देखील नेमके हेच घडते म्हणून हे ट्रायओड मध्ये आहे असे गृहित धरून तुम्ही ऑपरेटिंग पॉईंट कॅल्क्युलेट करू शकता आणि तसेच हे सॅच्युरेशन मध्ये आहे असे समजून ऑपरेटिंग पॉईंट कॅल्क्युलेट करू शकता आणि जे इनकन्सिस्टन्ट आहे ते शोधा आणि तसेच कट ऑफ असताना काय होते हे देखील तुम्ही पाहू शकता तर ते देखील विसंगत असल्याचे स्पष्टपणे दिसून येईल यानंतर मग याच्या इन्क्रिमेन्टल आकृतीत केवळ इन्क्रिमेन्टल सोर्सेस हे झिरो नसतील हे सोर्सेस जे फिक्स सोर्सेस आहेत ते झिरो असतील मी हा RL या इथे अशाप्रकारे दर्शवितो परंतु हा अगदी या सारखाच आहे तर आता हे वर्क करेल हे 20 इतका गेन देईल म्हणजेच RLच्या अक्रॉस इन्क्रिमेन्टल व्होल्टेज हे इन्क्रिमेन्टल व्होल्टेज VSच्या 20 पट होईल आणि इथे योग्य ऑपरेटिंग पॉईंट इत्यादी वगैरे असेल परंतु यात आणखी काही समस्या आहेत तर आता याबद्दल बघूया सर्वप्रथम इनपुट सोर्स हे अशाप्रकारे दाखवले जाते तर इथे हा इनपुट सोर्स फक्त दर्शविण्यासाठी आहे वास्तविक व्होल्टेज सोर्स आणि रेजिस्टन्स सोबत असने याचा अर्थ असा नाही की ते इनपुट सोर्स आहे आणि तुम्ही त्याचे दोन्ही टर्मिनल्स terminals टोक कुठेही कनेक्ट करू शकता या टर्मिनल पैकी एक टर्मिनल हे नेहमीच ग्राउंडशी जोडले असेते आणि येथे ग्राउंड म्हणजे सर्किटचा रेफरन्स नोड आहे आणि हे का घडते कारण याचे एक सोपे उदाहरण म्हणजे खरं तर हा सोर्स दुसर्या ऍम्प्लिफायर चा आउटपुट आहे असे गृहीत धरणे सहसा ऍम्प्लिफायर अशा त्रिकोणा द्वारे दर्शविला जातो ज्यामध्ये इनपुट या पॉईंट आणि या कॉमन पॉईंट जो की ग्राउंडेड आहे या दोन पॉईंट च्या दरम्यान दर्शवले जाते आणि आउटपुट देखील या पॉईंट आणि या कॉमन पॉईंट जो ग्राउंडेड आहे या दोन पॉईंट च्या दरम्यान असते ही वारंवार उद्भवणारी बाब आहे कारण माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ऍम्प्लिफायरस ला एकत्र जोडता त्यामुळे इनपुट सोर्स म्हणजे खरोखरच आणखी एक ऍम्प्लिफायर आहे हे अशाप्रकारे दर्शवणे वैध आहे त्यामुळे VSआणि RS हे दोन्ही सिरीज मध्ये जोडून अशाप्रकारे दर्शविले जाईल फक्त समस्या अशी आहे की हे फ्लोटिंग व्होल्टेज सोर्स नाही कारण ही दोन्ही टर्मिनल्स स्वतंत्रपणे कोठेही कनेक्ट केली जाऊ शकत नाहीत हे टर्मिनल ग्राउंड असणे आवश्यक आहे आपल्या बाबतीत हे असे नाही त्याचप्रमाणे लोड RLहे देखील या एम्पलीफायर नंतर जे काही येते त्या लोड चे प्रतिनिधित्व आहे ते लोड दर्शवते लोड म्हणजे ज्याचे दोन टर्मिनल्स कशाशीही जोडल्या जाऊ शकतात असा नैसर्गिक रेजिस्टर असण्याची गरज नाही तर त्यामुळे स्पष्टपणे उदाहरण म्हणजे हे एम्पलीफायर चे इनपुट असू शकते तर हे लोडअसू शकते म्हणजे या दोन टर्मिनलच्या दरम्यान तुम्हाला RL चे रेजिस्टन्स दिसेल परंतु स्पष्टपणे हा रेजिस्टन्स नाही ज्याचे दोन टर्मिनल सर्किटमधील कोणत्याही दोन नोड्सशी जोडले जाऊ शकतात कारण हे नोड आधीच सर्किटचे कॉमन रेफरन्स नोड आहे तर एकाच उदाहरणात ऍम्प्लिफायरचे इनपुट म्हणून RL दर्शवला जाऊ शकते आणि ऍम्प्लिफायरचे आउटपुट म्हणून इनपुट सोर्स VSRS दर्शवला जाऊ शकते यापैकी एक मी दर्शविलेल्या कन्फिग्यरेशन मध्ये कनेक्ट केले जाऊ शकते RL या व्होल्टेजसोबत सीरिजमध्ये कनेक्ट केला जाऊ शकत नाही हे त्याच्यासोबत सीरिजमध्ये कनेक्ट केले जाऊ शकत नाही आणि अतिरिक्त समस्या अशी आहे की आपल्याकडे 23 व्होल्ट आणि 3 व्होल्ट असे दोन dc सोर्स आहेत हे फक्त ऑपरेटिंग पॉईंट सेटअप करण्यासाठी आहे हे देखील कठीण आहे म्हणजे तुम्ही गॅझेटशी परिचित आहात तुम्हाला माहित आहे की तिथे एकच सोर्स किंवा बॅटरी असते म्हणजे जर एकाच ऍम्प्लिफायरसाठी आपल्याला दोन डीसी सोर्स आवश्यक असतील तर कल्पना करा की जेव्हा आपल्याकडे शेकडो ऍम्प्लिफायर असतील तेव्हा आपण त्या दोनशे बॅटरी शंभर एम्पलीफायर्ससाठी कनेक्ट करू शकत नाही तुम्हाला हे सर्व dc व्होल्टेजेस एकाच सोर्सकडून प्राप्त करावे लागतील आणि सोयीसाठी तुम्ही सर्वात मोठा सोर्स वापरू शकता म्हणजेच असे म्हणू शकतो की आपल्याकडे 23 व्होल्टचा एकच सोर्स उपलब्ध आहे आणि 23 व्होल्टमधून 3 व्होल्ट तयार करणे आणि त्याद्वारे आपल्याला पाहिजे असलेले कार्य करणे हे आपल्यावर अवलंबून आहे सोर्स आणि लोड हे ग्राउंड रेफरन्स नाहीत अशा दोन समस्या आहेत याचा अर्थ असा की लोड रेझिस्टन्स RL चे त्याचे एक टर्मिनल ग्राउंडशी जोडलेले असणे आवश्यक आहे आणि सोर्स व्होल्टेज करिता त्याच्या टर्मिनलपैकी एक टर्मिनल ग्राउंडशी जोडलेले असावे आणि आपल्या टोपोलॉजीमध्ये असे नाही आणि दुसरे म्हणजे यासाठी बऱ्याच dc बायस सोर्सची देखील आवश्यकता आहे आणि हे पुन्हा अत्यंत अक्षेपार्ह आहे एकच सप्लाय व्होल्टेज सोर्स असायला हवा आहे ज्यामधून आपल्याला पाहिजे असलेल्या सर्व dc बायस व्हॅल्यूज मिळवा येईल तर आपण पुढील धड्यांमध्ये या समस्यांचे निराकरण कसे करावे ते पाहूया